भौगोलिक संकेत निर्देश किंवा जी आय् हे असे चिन्हांकन आहे जे एखाद्या उत्पादनाला ते ज्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी संबंधित असेल किंवा प्रादेशिक गुणधर्म धारण करत असेल किंवा त्या प्रदेशाची ओळख म्हणून मान्यता पावलेले असेल त्यावरून दिले जाते म्हणजेच जेव्हा वस्तू एखाद्या विशिष्ट प्रदेशातून निर्मित होत असतात आणि त्या वस्तूंची ओळख ही त्या प्रदेशाची ओळख दर्शवित असते किंवा त्या प्रदेशातील लोक समूहाची ओळख दर्शवित असते तेव्हा अशा वस्तूंना वा उत्पादनांना त्या विशिष्ट प्रदेशाचे संकेत चिन्ह वा निर्देशन दिले जाते आणि अशा उत्पादनांची स्वतंत्र अशी नोंदणी करण्याचा हक्क प्राप्त होतो या हक्कासच भौगोलिक संकेत निर्देश किंवा जी आय् असे संबोधले जाते जसे की रुकफोर्ट चीज दार्जिलिंग चहा बनारस साडी ही काही जी आय् ची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत अर्थातच जी आय् संकेत केवळ कृषी उत्पादनांपुरते मर्यादित नसून ते वाइन स्पिरीट हस्त कौशल्याच्या वस्तू इत्यादी उत्पादनांनाही दिले जातात जी आय् चे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या वस्तूला वा उत्पादनाला दिलेले चिन्हांकन हे ती वस्तू ज्या प्रदेशातून निर्मित झाली आहे त्या प्रदेशाची ओळख दर्शविणारे असते अशा उत्पादनांची गुणवत्ता वैशिष्ट्ये किंवा मान्यता ही त्या उत्पादनांच्या भौगोलिक उगम स्थानामुळे असते म्हणून असे उत्पादन आणि त्याचे भौगोलिक उगमस्थान यांचा स्पष्ट संबंध असणे आवश्यक असते तेव्हा आपणास जी आय् ची काय आवश्यकता आहे तर बौद्धिक संपदा ज्ञान आणि समुहाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आपणास जी आय् ची आवश्यकता आहे जेणेकरून एक खुली स्पर्धा निर्माण होईल उदाहरणार्थ दार्जिलिंग चहा हा केवळ दार्जिलिंग चहा या नावानेच विकला गेला पाहिजे त्याला आसाम चहा किंवा इतर कुठल्या नावाने विकला नाही गेला पाहिजे कारण त्यामुळे त्या विभागाशी संबंधित नसलेल्या लोकांना असे उत्पादन इतर नावाने विकण्याची परवानगी दिली जाईल आणि त्याचा परिणाम हा खुल्या स्पर्धेवर होईल भौगोलिक संकेत निर्देश एखाद्या ट्रेडमार्क प्रमाणे एखाद्या विशिष्ट वस्तूच्या गुणवत्तेची ओळख बनेल बाजारामध्ये त्या वस्तूची वा उत्पादनाची ओळख ही एखाद्या विशिष्ट भूप्रदेशाशी निगडित होईल आणि याचा परिणाम म्हणून लोक त्या उत्पादनासाठी जादा किंमत द्यायला तयार होतील तसेच अशा वस्तूंचे बाजारामध्ये एक निश्चित स्थान निर्माण होऊन याचा फायदा ग्रामीण भागाच्या विकासासाठी होईल कारण ग्रामीण भागातील कुशल कारागिरांचे हक्क जी आय मुळे संरक्षित होतील आणि त्यांना आपले उत्पादन विकता येतील भारतामध्ये 1999 च्या भौगोलिक संकेत वस्तू नोंदणी व हक्क कायद्यान्वये जी आय संरक्षित केले गेले आहे एकदा नोंदणी केल्यानंतर एखाद्या वस्तूचा जी आय दहा वर्ष संरक्षित राहतो आणि ट्रेडमार्क प्रमाणे वेळोवेळी नूतनीकरण केले जाऊ शकते ही नोंदणी चेन्नई मध्ये करता येते काही नोंदणीकृत जीआय खालील प्रमाणे आहेत दार्जिलिंग चहा हे पश्चिम बंगाल चे कृषी उत्पादन आहे अरंमुला कनाडि केरळचे हस्तकौशल्य उत्पादन आहे मैसुर अगरबत्ती म्हैसूर चे उत्पादन आहे कोइंबतूर चक्की तमिळनाडू चे उत्पादन आहे मुगा सिल्क आसामचे हस्तकौशल्य उत्पादन आहे तर ओरिसा पट्टाचित्र हे ओडिशा चे वस्त्र उत्पादन आहे बंगलार रसगुल्ला हा पश्चिम बंगालचा रसगुल्ला खाद्यपदार्थ म्हणून नोंदणीकृत आहे नुकताच पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये रसगुल्ल्याच्या उगमस्थानावरून वाद झाला होता परंतु नोंदणी कार्यालयाने असे निर्देशित केले की हा खाद्यपदार्थ बंगाल रसगुल्ला किंवा बंगाली रसगुल्ला या नावाने नोंदणीकृत असला तरीही ओडिशा चा हक्क अबाधित राहील आणि या पदार्थाचे नाव म्हणजे या पदार्थाच्या उगमस्थानाचे प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येऊ नये